या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे

येथे आम्हाला बँड पास फिल्टरच्या संदर्भात ऑपरेशनल अम्प्लिफायरचा वापर समजून घ्यायचा आहे तर आत्तापर्यंत आपण काय पाहिले आम्ही पाहिले आहे की जर तुम्हाला उच्च वारंवारता पासपार करायची असेल तर आम्हाला उच्च पास फिल्टर डिझाइन करावे लागेल आणि जर आम्हाला कमी फ्रिक्वेन्सी पासपार करायची असेल तर आम्हाला कमी पास फिल्टर डिझाइन करावे लागेल जेव्हा आम्हाला तुमच्या फ्रिक्वेन्सी रेंजमधील ठराविक बँड पास करायचा असतो तेव्हा काय कमी वारंवारता नाही किंवा उच्च वारंवारता नाही परंतु कुठेतरी फ्रिक्वेन्सीच्या एका संचामध्ये जे आपल्याला पास करणे आवश्यक आहे तेव्हा आपण बँड पास फिल्टर वापरतो बघा मी वारंवार फ्रीक्वेंसी बोलतोय म्हणूनच या विशिष्ट फिल्टर सत्राच्या सुरूवातीस आम्ही बोललो की कम्युनिकेशन सिस्टममध्ये फिल्टर हे सर्वात महत्वाचे किंवा अत्यंत वापरले जाणारे सर्किट आहेत म्हणूनच आपण वारंवारतेबद्दल बोलत आहोत त्यामुळे जर मला ठराविक फ्रिक्वेन्सीचा बँड पास करायचा असेल तर मला एक फिल्टर डिझाइन करावा लागेल जो की माझा बँड पास फिल्टर असेल तर हा बँड पास फिल्टर कसा डिझाइन करायचा आणि ऑपरेशनल अॅम्प्लिफायरच्या मदतीने आपण त्याची रचना करू शकतो का हीच कल्पना आहे आणि हाच या विशिष्ट मॉड्यूलचा सारांश आहे जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे की बँड पास फिल्टर कसे डिझाइन करावे म्हणून आम्ही सिस्टमसह बँड पास फिल्टर डिझाइन करण्यापूर्वी आमच्याकडे हे उपकरणे आहेत जी आमचा डीसी पॉवर सप्लाय ऑसिलोस्कोप फंक्शन जनरेटर ब्रेडबोर्ड मल्टीमीटर आणि अर्थातच ऑपरेशनल अॅम्प्लिफायर सुद्धा आहे प्रथम बँड पास फिल्टर म्हणजे नेमके काय ते पाहूया आम्ही हे सिद्धांत वर्गात पाहिले आहे तरी सुद्धा आम्ही ते पुन्हा पुन्हा सांगत आहोत जेणेकरून तुम्ही लोक ते विसरू नये बँड पास फिल्टरची मुख्य वैशिष्ट्ये पहा किंवा त्याबाबतचे कोणतेही फिल्टर म्हणजे विशिष्ट बँडवर तुलनेने कमी नसलेली फ्रिक्वेन्सी पास करण्याची क्षमता किंवा फ्रिक्वेन्सीचा प्रसार ज्याला पास बँड म्हणतात याचा अर्थ काय पास बँड फिल्टर किंवा कोणत्याही फिल्टरसाठी त्याची मूलभूत क्षमता तुलनेने कमी नसलेली फ्रिक्वेन्सी पास करणे आहे हे कमी वारंवारता बँडसाठी कमी पास फिल्टर किंवा उच्च वारंवारता बँडसाठी उच्च पास फिल्टर असू शकते आपल्याला जी फ्रिक्वेन्सी पास करायची आहे ती कोणत्याही क्षीणतेशिवाय पास व्हायला हवी म्हणून त्याला पास बँड म्हणतात वारंवारतेच्या इतर बँडच्या क्षीणतेला स्टॉप बँड म्हणतात पास बँड काय आहे आणि स्टॉप बँड काय आहे हे आम्हाला माहित आहे एक कमी पास फिल्टरला एकाच उच्च पास फिल्टरसह एकत्र कॅस्केड करून बँड पास फिल्टर सहजपणे तयार केला जाऊ शकतो येथे तुम्ही आकृती पाहू शकता तुम्ही इनपुट सिग्नल लागू करा आपल्याकडे उच्च पास फिल्टर आहे आपल्याकडे प्रवर्धन आहे आपल्याकडे कमी पास फिल्टर आहे आपल्याकडे आउटपुट आहे आणि नंतर आपण हा विशिष्ट ब्लॉक वापरू शकता तुम्ही अशा प्रकारे कनेक्ट केल्यावर तुम्हाला सक्रिय बँड पास फिल्टर मिळू शकेल सक्रिय बँड पास फिल्टर का कारण त्यात प्रवर्धन गुंतलेले आहे तसेच जेव्हा तुम्हाला बँड पास फिल्टर डिझाइन करायचा असेल तेव्हा आम्ही कमी पास फिल्टरसह उच्च पास फिल्टर एकत्रित किंवा कॅस्केड करून ते बनवू शकतो ठीक आहे तर कमी पास फिल्टरची कट ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा कॉर्नर फ्रिक्वेन्सी उच्च पास फिल्टरच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त आहे आणि 3 डीबीवरील फ्रिक्वेन्सीमधील फरक बँड पास फिल्टरची बँडविड्थ निर्धारित करेल माझ्याकडे यासारखे काहीतरी असेल ठीक आहे तर ही वारंवारता fc काय आहे हे fc असेल हे आणखी एक fc असेल बरोबर तर आम्ही या 2 या बिंदूबद्दल बोलत आहोत हे बिंदू आणि हे बिंदू जेव्हा आपण बिंदू क्रमांक 3 बद्दल बोलतो तेव्हा असे लिहिले आहे की कमी पास फिल्टरची कट ऑफ फ्रिक्वेन्सी उच्च पास फिल्टरच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असते आणि फ्रिक्वेन्सीमधला फरक जर मी म्हणतो की हे fL आहे आणि हे fH आहे तर fH आणि fL मधील फरक हा माझा फ्रिक्वेन्सीचा बँड आहे जो मला पास करायचा आहे ठीक आहे तर 3dB बिंदूवरील फ्रिक्वेन्सीमधील फरक बँडविड्थ निर्धारित करेल याचा अर्थ जर मी फिल्टर डिझाइन केले आणि मला उच्च पास फिल्टरची बँडविड्थ जाणून घ्यायची असेल तर मी काय करू मी असे फिल्टर डिझाइन करेन आणि मला माहित आहे की उच्च वारंवारता वजा कमी वारंवारता मला वारंवारता बँडविड्थ देईल तर काय लिहिले आहे वारंवारता मधील फरक बँड पास फिल्टरची बँडविड्थ निर्धारित करेल आणि हे असताना या बिंदूंच्या बाहेर असलेल्या कोणतेही सिग्नल कमी करेल या बिंदूंच्या बाहेर कोणताही सिग्नल म्हणजे या बिंदू आणि या बिंदूच्या पलीकडे येथे कोणत्याही सिग्नलला परवानगी दिली जाऊ शकत नाही या बिंदू आणि या बिंदूंमधील फक्त या विशिष्ट सिग्नलला परवानगी आहे हा फ्रीक्वेंसीचा बँड आहे जो आपण पार करू शकतो ठीक आहे

तर जर असे असेल आणि मला पॅसिव्ह बँड पास फिल्टर डिझाइन करायचे असेल तर मी काय करू शकतो मला पॅसिव्ह बँड पास फिल्टर डिझाइन करायचे असल्यास माझ्याकडे उच्च पास फिल्टर आहे माझ्याकडे कमी पास फिल्टर सुद्धा आहे आणि जर मी उच्च पास फिल्टरसह कमी पास फिल्टर एकत्रित केले तर मला एक निष्क्रिय बँड पास फिल्टर मिळेल आश्चर्यकारकपणे सोपे नाही का तर हेइतके सोपे आहे की उच्च पास फिल्टरला कमी पास फिल्टरमध्ये समाकलित करून आम्ही एक बँड पास फिल्टर मिळवू शकतो आता आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की उच्च पास फिल्टरमध्ये इनपुटवर कॅपेसिटर होता आणि नंतर कॅपेसिटर हे रेझिस्टरसह सिरीज़मध्ये होते कमी पास फिल्टरमध्ये रेझिस्टर कॅपेसिटरसह सिरीज़मध्ये होते हाय पास फिल्टरवरील आउटपुट व्होल्टेज रेझिस्टरवर मोजले गेले आणि कमी पास फिल्टरवरील आउटपुट व्होल्टेज कॅपेसिटरवर मोजले गेले म्हणून जर मी दोन्ही एकत्र केले तर ते बँड पास फिल्टर होईल तर तुम्ही ही कॅस्केडिंग स्टोअर्स पहा तर हाय पास फिल्टर म्हणजे काय जर मी हाय पास फिल्टरचा प्लॉट काढला तर याचा अर्थ माझ्याकडे इकडून तिकडे पास असेल जर माझ्याकडे कमी पास फिल्टर असेल तर माझ्याकडे इथून इकडे पास असेल बरोबर तर जर मी ह्यात आणि ह्यात सामील झालो तर माझ्याकडे काय असेल जर मी दोन्ही प्लॉट जोडले तर माझ्याकडे माझ्या प्लॉट C सारखा दिसणारा प्लॉट असेल तर हे येथे दाखवले आहे तुम्ही पहा उच्च पास फिल्टर Aआणि कमी पास फिल्टर B ला जर आपण एकत्र केले तर ते बँड पास फिल्टर C बनते हेच आपण येथे करत आहोत तर मुद्दा एक निष्क्रिय बँड पास फिल्टर डिझाइन करण्याचा आहे ज्यासाठी आम्ही वैयक्तिक निम्न आणि उच्च पास फिल्टर कॅस्केड करू शकतो आणि कमी Q घटक प्रकार फिल्टर सर्किट तयार करू शकतो ज्यामध्ये बँड पास विस्तृत आहे तर वैयक्तिक लो पास आणि उच्च पास फिल्टर्सचे एकत्र कॅस्केडिंग करून कमी क्यू फॅक्टर प्रकारचे फिल्टर सर्किट तयार होते ज्यामध्ये बँड पास विस्तृत असतो तर तुम्ही अशा प्रकारचे सर्किट देखील डिझाइन करू शकता बरोबर हा तुमचा साधा निष्क्रिय बँड पास फिल्टर आहे आता जर एखादा साधा पॅसिव्ह बँड पास फिल्टर असेल तर आपण सिम्युलेशन करूया माझ्याकडे x अक्षावर वारंवारता आहे आणि y अक्षावर गेन आहे गेन वारंवारता प्रतिसाद आहे आणि जेव्हा मी हे डिझाइन करतो तेव्हा मला आउटपुट व्होल्टेज येथे यासारखाच एक प्लॉट दिसला जो गेन विरुद्ध वारंवारता आहे आणि माझ्याकडे एक बँड असेल जो मी पास करू देत आहे आणि या बाहेर तो पास होऊ शकत नाही एक बँड आहे 3 dB ची ज्यावर गणना करावी लागेल तर आपल्याकडे काही बँड असू शकतो जे या मूल्याच्या आसपास आहे बरोबर हे तुम्ही सिम्युलेशनसह पुन्हा करू शकता आणि ते अर्थपूर्ण आहे की नाही हे तुम्ही शोधू शकता मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या निष्क्रिय घटकांसह बँड पास फिल्टर डिझाइन करू शकता बँड पास फिल्टरचे उदाहरण घेऊ तर तुम्हाला 1 किलोहर्ट्झच्या कमी कट ऑफ फ्रिक्वेंसीसह 10 किलो ओहमच्या 10kΩ रेझिस्टर मूल्यासह आणि 510 पिको फॅराडच्या कॅपेसिटरसह 30 किलो हर्ट्झची उच्च कट ऑफ फ्रिक्वेंसी असलेले पॅसिव्ह बँड पास फिल्टर डिझाइन करावे लागेल हा तुम्हाला दिलेला प्रश्न आहे आणि या विशिष्ट मूल्यासह आपण निष्क्रिय बँड पास फिल्टर कसे डिझाइन करू शकतो ते सोडवू तर रेझिस्टर व्हॅल्यू 10 किलो ओम 10kΩ दिलेली आहे आणि कमी कट ऑफ फ्रिक्वेंसी fL1 किलो हर्ट्झ दिले आहे तर R1 म्हणजे 10 किलो ओम असे म्हणू उच्च कट ऑफ फ्रिक्वेंसी fH 30 किलो हर्ट्झ आहे आणि कॅपेसिटर C 510 पिको फॅराड आहे बरोबर आता सूत्र काय F1 2πRC याचा अर्थ जर मी मूल्ये बदलली तर माझ्याकडे कॅपेसिटरचे मूल्य असेल

माझ्याकडे 2πfc जे 1 किलो हर्ट्झ आहे R जे 10 किलो ओहम 10kΩ आहे तर माझ्याकडे अंदाजे 15 नॅनो फॅराड मूल्य किंवा 15 8 नॅनो फॅराड 15 8nF मूल्य असेल जर मी F12πRC असे दुसरे सूत्र वापरले आणि मला R2 मोजायचे असेल तर ते 10 किलो ओहम 10kΩ असेल बरोबर तर येथून आपल्याला जे आढळले ते असे आहे की आपण R1 आणि C1 चे मूल्य खालील एककांच्या मूल्यांचा वापर करून मोजू शकतो 1 किलो हर्ट्झची कट ऑफ फ्रिक्वेन्सी देण्यासाठी उच्च पास स्टेजसाठी आवश्यक मूल्य R1 10 किलो ओहम 10kΩ आणि C115 नॅनो फॅराड असावे तर 30 किलो हर्ट्झच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सी असलेल्या कमी पास फिल्टरसाठी R2 10 किलो ohm 10kΩ आणि C2 510 picofarad आहेत तर ही मूल्ये आपण मोजू शकतो यावरून आपण पॅसिव्ह बँड पास फिल्टर डिझाइन करू शकतो आता मी जे काही म्हणतो त्यावर नेहमी विसंबून राहू नका नेहमी स्वतःच मोजमाप करण्याचा प्रयत्न करा असे नाही की जेव्हा जेव्हा शिक्षक तुम्हाला उपाय देतात तेव्हा ते बरोबरच असते पण इथे ते बरोबर आहे मी फक्त म्हणतोय तुम्हाला स्वतः मूल्ये मोजावे लागेल आणि त्यामध्ये असलेली मुल्य बरोबर आहेत की नाही हे मोजावे लागेल नसल्यास तुम्ही ते दुरुस्त करा कारण f 12πRC आणि R 12πfC हे सूत्र वापरून मूल्ये शोधले जाऊ शकते म्हणजे सूत्र ठेवा आणि मूल्ये शोधा दिलेल्या मूल्यांवर अवलंबून राहू नका

तर आता तुम्हाला आरसी पॅसिव्ह बँड पास फिल्टर कसा डिझाइन करायचा हे माहित आहे जर माझ्याकडे एक साधा सक्रिय बँड पास फिल्टर असेल तर मला काय हवे आहे मला उच्च पास फिल्टर कमी पास फिल्टर आणि एक सक्रिय घटक म्हणजे एक op amp वापरावा लागेल येथे मी पुन्हा नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर वापरत आहे तर तुम्ही पहा तुमच्याकडे पहिल्या टप्प्यावर उच्च पास फिल्टर आहे दुसऱ्या टप्प्यावर कमी पास फिल्टर आहे आणि नंतर तुमच्याकडे नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर आहे आम्ही हे इनपुट सिग्नल अॅम्प्लीफायरच्या नॉन इनव्हर्टिंग टर्मिनलवर लागू करतो याचा अर्थ असा की हाय पास फिल्टरला लो पास फिल्टरसह कॅस्केड करून किंवा हाय पास फिल्टरला अॅम्प्लीफिकेशनसह एकत्रित केल्याने आणि नंतर ते लो पास फिल्टरशी कनेक्ट केल्याने आम्हाला एक साधा सक्रिय बँड पास फिल्टर मिळेल ठीक आहे मी काय म्हणतोय आमच्याकडे हाय पास फिल्टर आहे कमी पास फिल्टर आहे आणि आमच्याकडे अॅम्प्लीफायर आहे जेव्हा आम्ही ते एकत्र करतो तेव्हा आम्हाला सक्रिय बँड पास फिल्टर मिळतो वैयक्तिक कमी पास फिल्टर आणि उच्च पास फिल्टरचे कॅस्केडिंगएकत्रीकरण करून आम्हाला कमी क्यू फॅक्टर प्रकारचे फिल्टर सर्किट तयार मिळते ज्यामध्ये पास बँड विस्तृत असतो आणि अशा प्रकारे आम्ही तुमचे सक्रिय बँड पास फिल्टर तयार करू शकतो मग रेझोनंट फ्रिक्वेन्सी पाहू रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय आहे तर इथे तुम्ही पहा जेव्हा तुमच्याकडे या प्रकारचा प्लॉट असतो तेव्हा तेथे एक fLकमी पास फिल्टरची कट ऑफ व फ्रिक्वेन्सी आणि fH उच्च पास फिल्टरची कट ऑफ फ्रिक्वेन्सीअसतो fH वरील फ्रिक्वेन्सी पार होऊ दिली जाणार नाही आणि fL पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी पार होऊ दिली जाणार नाही फक्त ही वारंवारताफ्रिक्वेन्सी पास होऊ दिली जाईल म्हणूनच त्याला पास बँड म्हणतात हे स्टॉप बँडला परवानगी देणार नाही fc केंद्र वारंवारता आहे जर तुम्ही फेजचा विचार केला तर तुमच्याकडे फेज शिफ्ट असेल जे येथे fc fL आणि fH च्यासंदर्भात दर्शविले आहे आता केंद्र वारंवारता किंवा रेझोनंट फ्रिक्वेंसी ज्यावर आउटपुट गेन जास्तीत जास्त आहे खालच्या आणि वरच्या कट ऑफ फ्रिक्वेन्सीचा भौमितीय माध्य मोजून मिळवता येतो याचा अर्थ fR हे fH fL च्या वर्गमूळ असते जेथे fR हा रेझोनंट फ्रिक्वेंसी असतो fH ही उच्च कट ऑफ फ्रिक्वेंसी आहे जी 3dB आहे आणि fL ही कमी कट ऑफ फ्रिक्वेंसी आहे जी 3dB आहे आता आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेंसीचे सूत्र माहित आहे तर मी उदाहरण घेतल्यास गणना केलेली कट ऑफ फ्रिक्वेन्स fL 1 किलोहर्ट्ज fH 30 किलो हर्ट्झ असल्याचे आढळले सेंट्रल रेझोनंट फ्रिक्वेन्सी fR ची गणना करा आम्हाला fR चे सूत्र आधीच माहित आहे जे fH fL चे वर्गमूळ आहे जर मी fL 1 किलो हर्ट्झ आणि fH 30 किलो हर्ट्झ ही मूल्ये सूत्रामध्ये ठेवली तर माझी रेझोनंट वारंवारता किंवा मध्यवर्ती वारंवारता 5 477 किलो हर्ट्झ 5 44KHz मिळेल आता हा आमचा पुन्हा अभ्यास आहे तुम्ही PSpice वापरू शकता येथे दाखवल्याप्रमाणे आमच्याकडे न चालणारा सक्रिय बँड पास फिल्टर आहे तुम्ही बायस व्होल्टेज पाहू शकता तुम्ही लो पास फिल्टर पहात आहात तुम्ही उच्च पास फिल्टर पहात आहात आणि येथे तुम्ही नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायर पहात आहात आणि मग जेव्हा आम्ही हे वापरतो तेव्हा तुम्हाला असा वक्र किंवा सिग्नल मिळेल तुम्हाला fH आणि fL काय आहे ते शोधावे लागेल ही वारंवारता काय आहे आणि ही वारंवारता कोणती आहे हे 3 dB वर असेल तर जेव्हा तुम्ही हे पाहता तेव्हा तुम्ही ते सोडवाल आणि तुम्हाला आढळेल की fL किंवा f1 500 हर्ट्झ आहे आणि fH किंवा f2 1 5 किलो हर्ट्झ 1 म्हणून जर तुम्ही अशा प्रकारची प्रश्न करत असाल तर तुम्ही PSpice वापरून ते सोडवू शकता तर PSpice चा फायदा असा आहे की आम्ही दाखवत असलेल्या उपकरणांची तुम्हाला खरोखर आवश्यकता नाही स्क्रीनवर परत जाऊ हे सक्रिय बँड पास फिल्टरचे इनव्हर्टिंग कॉन्फिगरेशन आहे इथे सूत्र पुन्हा तेच आहे fC112πRC1 आणि तुमचा व्होल्टेज गेन R2R1 आहे कारण हे इनव्हर्टिंग op amp आहे तर पूर्वी ते नॉन इनव्हर्टिंग बँड पास फिल्टर होते आता हे इनव्हर्टिंग बँड पास फिल्टर आहे म्हणून जर तुम्हाला फिल्टरिंगसह सिग्नल वाढवायचे असेल तर तुम्ही इनव्हर्टिंग किंवा नॉन इनव्हर्टिंग प्रकारात ऑपरेशनल अॅम्प्लीफायर वापरू शकता हे आणखी एक उदाहरण आहे ज्यापूर्वी आपण प्रत्यक्ष प्रयोगाकडे जाऊ आकृती 14 प्रमाणे सक्रिय बँड पास फिल्टरच्या उच्च आणि कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सीची गणना करू समजा आपल्याला ही आकृती दिली आहे आणि आपल्याला fL आणि fH शोधण्यास सांगितले आहे तर सर्किटमध्ये दिलेल्या मूल्यांच्या आधारे आपण या फ्रिक्वेन्सी कशा शोधू शकतो तर R1 C2 R2 C3 दिले आहेत आता fL किंवा fC112πR1C2 fH किंवा fC212πR2C3 तर येथून C20 1 मायक्रोफॅरॅड 0 1µF आहे R1 10 किलो ohms 10kΩ आहे आणि मला कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सी 159 19 हर्ट्झ 159 19Hz मिळते R2 1 किलो ओम 1kΩ आहे C3 0 1 मायक्रो फॅराड 0 1µF आहे आणि नंतर मला उच्च कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1 591 किलो हर्ट्झ 1 591KHz मिळते Gain R2R1 R2R1 का कारण ते इन्व्हर्टिंग अॅम्प्लिफायर आहे तर गेन R2R1किंवा तो 110 आहे गेन 0 1 आहे गेन 0 1 असे लिहू नका ते चुकीचे आहे तर आपल्याला जे समजले ते असे की एकदा आपल्याला 12πRC हे सूत्र कळले की आपण बर्याच गोष्टी सोडवू शकतो जेव्हा तुम्हाला सर्किट दिले जाते आणि तुम्हाला अप्परउच्च आणि लोअरकमी कट ऑफ फ्रिक्वेंसीचे मूल्य शोधण्यास सांगितले जाते तेव्हा या विशिष्ट आकृतीवरून तुम्ही लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि अप्पर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि अॅम्प्लिफायरचा गेन काय आहे हे सहजपणे शोधू शकता

तर आता मी तुम्हाला हे बँड पास फिल्टर नेमके काय आहे हे समजण्यास मदत केली आहे आणि आम्ही हे पाहिले आहे की तुम्ही उच्च पास फिल्टर आणि लो पास फिल्टरला एकत्र करून निष्क्रिय बँड पास फिल्टर कसे डिझाइन करू शकता तुम्ही हाय पास फिल्टर आणि लो पास फिल्टरमध्ये op amp वापरल्यास ते तुमचे सक्रिय उच्च पास फिल्टर बनते आणि op amp ऐवजी तुम्ही नॉन इनव्हर्टिंग ऑपरेशनल अॅम्प्लीफायर वापरू शकता किंवा तुम्ही इनव्हर्टिंग ऑपरेशनल अॅम्प्लिफायर सुद्धा वापरू शकता तर हे नॉन इनव्हर्टिंग आणि इनव्हर्टिंग ऑपरेशनल अॅम्प्लीफायर वापरून तुमचा गेन मिळवण्याचे सूत्र थोडे वेगळे असेल इनव्हर्टिंग अॅम्प्लीफायरसाठी ते R2R1 किंवा RfRin असेल नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायरमध्ये ते गेन 1Rf Rin असेल कट ऑफ फ्रिक्वेंसी साठी f12πRC हे सूत्र आहे उच्च पास फिल्टर आणि कमी पास फिल्टरच्या बाबतीत तुम्हाला कमी पास फिल्टरसाठी प्रथम R ची गणना करावी लागेल फीडबॅक प्रतिरोधक आणि कॅपेसिटर आहेत ज्याची तुम्हाला गणना करावी लागेल मूल्य काहीही असो एकदा का तुम्हाला fH आणि fL कळले की fH fL तुम्हाला हा बँड देईल जो तुमच्या बँड पास फिल्टरची तुमची बँडविड्थ आहे आता एकदा आपल्याला हे कळल्यानंतर आपण पुढील मॉड्यूलमध्ये एक प्रयोग ठेवू कारण आता आम्हाला समजले आहे आणि आम्ही आधी काय शिकलो आहोत जर तुम्ही दररोज काही वेळ किंवा आठवड्यातून काही वेळ नवीन अपलोड केलेले व्हिडिओ आणि जुने व्हिडिओ पाहण्यासाठी व त्यांना समजण्यासाठी घालवला तर तुम्हाला विविध प्रकारचे सिद्धांत समजतील आणि ते तुम्हाला तुमच्या संकल्पना सुधारण्यात मदत करेल आणि एकदा का तुम्हाला हे समजले की तुम्हाला तोच सिद्धांत पुन्हा समजावा यासाठी मला अर्धा तास किंवा एक तास बोलण्याची गरज नाही पण त्याच वेळी तुम्हाला सर्व काही माहित आहे असे गृहीत धरत राहावे असे मला वाटत नाही तर थेट प्रयोग करू नका हेच कारण आहे की मी बँड पास फिल्टरबद्दल तपशील तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितला आहे मी तुम्हाला पॅसिव्ह बँड पास फिल्टर कसे आहे सक्रिय आणि निष्क्रिय फिल्टर कसे आहे तुम्ही ते कसे फॅब्रिकेट करू शकता किंवा तुम्ही सक्रिय आणि निष्क्रिय बँड पास फिल्टर कसे डिझाइन करू शकता याबद्दल सांगितले होते आणि आता पुढील मॉड्यूलमध्ये आपण ते ब्रेडबोर्डवर लागू करू ठीक आहे तर आता तुम्हाला हे माहित आहे तुम्ही ते कसे अंमलात आणू शकता ते पुढील मॉड्यूलमध्ये पाहू आणि इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नलवर व्हॅल्यू मिळवू आपण त्याचे मोजमाप करू आणि आपण कोणत्या प्रकारचे आउटपुट वेव्हफॉर्म पाहतो ते पाहू आणि त्यावर टिप्पणी करूया ठीक आहे तर मी पुढच्या मॉड्यूलमध्ये बघेन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या